हत्ती आणि आंधळी माणसे परत एका गोष्टीची वेळ झालेली आहे यावेळी ही पाच आंधळी माणसे आणि एका हत्तीची गोष्ट आहे तर ही आंधळी माणसे ही प्राचीन भारतातील लोककथांपैकी एक गोष्ट आहे पाच आंधळ्या माणसांना एका हत्ती जवळ नेण्यात आले ते सगळे त्या हत्तीच्या जवळ गेले जसे की माझ्या मागे आपल्याला दिसत असलेला एक हत्ती त्यांनी त्या हत्तीच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांना स्पर्श केला आणि हे सांगण्याचा प्रयत्न केला की ते काय आहे त्या पाच माणसांपैकी एकाने जाऊन हत्तीच्या शेपटीला स्पर्श केला आणि तो म्हणाला वा हा तर कुठलातरी जाडसर साप दिसतो आहे दुसरा माणूस त्या हत्तीच्या पाया जवळ गेला आणि म्हणाला अरे हा तर कुठलातरी स्तंभ दिसतो आहे तिसरा एक माणूस त्या हत्तीच्या मागे गेला आणि त्याची शेपटी ओढून तो म्हणाला वा ही तर कुठलीतरी दोरी दिसते आहे आणि शेवटचा माणूस त्या हत्तीवर चढला त्याने हत्तीच्या कानांना स्पर्श केला आणि तो म्हणाला वा हा तर एक प्रकारचा पंखा दिसतो आहे त्यानंतर ते सगळे एकत्र आले आणि त्यांच्या मध्ये भांडण जुंपले कुणी असे म्हणत होते की तो पंखा आहे कुणी म्हणत होते की दोरी आहे कुणी म्हणत होते तो एक स्तंभ आहे तर कुणी म्हणत होते तो एक साप आहे त्यांच्या कुणामध्येही एकमत झाले नाही त्यानंतर काय त्या ठिकाणी एक हुशार माणूस आला आणि त्या सगळ्यांना एक सोबत घेऊन म्हणाला बघा मला हे माहीत आहे की तुम्ही सगळ्यांनी त्या हत्तीच्या वेगवेगळ्या शारीरिक भागांना स्पर्श केला पण हा एक हत्ती आहे हा एक मोठा प्राणी ज्याला आपण हत्ती म्हणतो तो आहे बऱ्याच वेळा असे घडते की आपण छोट्या भागांकडे बघतो छोट्या कल्पनांचा विचार करतो आणि त्यावरून आपल्याला वाटते की आपण ती गोष्ट सोडवू शकू पण बरेच वेळा अनेक गोष्टींना एका ठिकाणी ठेवून एकात्मिक स्वरूपात बघण्याने ते कोडे सुटू शकत असते तर या कारणामुळे आपल्याला एक प्रकारे या सगळ्या गोष्टी किंवा कल्पना एका ठिकाणी ठेवण्याची आवश्यकता असते आणि त्यातून मग एखाद्या संकल्पनेचा उगम होतो या कारणासाठी मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली